उद्योजकता विकास विश्वविद्यालय विश्वविद्यालयाची पारंपारिक सुरुवात ही काही विशिष्ट कार्याच्या पूर्ततेसाठी झालेली होती आणि त्यामध्ये विश्वविद्यालयाचे कार्य म्हणून उद्योजकता विकास किंवा विश्वविद्यालयाची भूमिका ही उद्योजकता विकसित करणे किंवा उद्योजकता विकासासाठी स्त्रोत म्हणून कार्य करणे अशी खचितच नव्हती विद्यापीठांची पारंपारिक कार्ये केवळ अध्यापन आणि संशोधन यांच्याशीच निगडीत होती तेव्हा विद्यापीठांची निर्मिती कशी झाली याचा विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की विद्यापीठांचा विचार हा उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था आणि महाविद्यालये यांच्या संदर्भातच केला जातो मागील काही काळापासून विद्यापीठांच्या कार्यप्रणालीचा उद्गम व विकास यांचा विचार केला असता असे दिसून येते की विद्यापीठांकडून पारंपारिक कार्ये आणि काही नवीन व उदयोन्मुख कार्य पार पाडले जातात तेव्हा विद्यापीठांशी निगडीत नवीन कार्यप्रणाली ची आवश्यकता का निर्माण झाली हे पाहणे आवश्यक आहे परंतु तत्पूर्वी आपण विद्यापीठांचे प्रयोजन काय किंवा उच्च शिक्षण संस्थांची आवश्यकता का आहे याचा प्रथम विचार केला पाहिजे विद्यापीठांची परंपरागत कार्यप्रणाली मुख्यता दोन बिंदूशी निगडीत आहे ती म्हणजे अध्यापन करणे आणि संशोधनास चालना देणे अध्यापन करण्यामागचा उद्देश ज्ञानाचा प्रसार करणे असून लोक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे संशोधन देखील विद्यापीठांचे कार्य बनले विद्यापीठांची निर्मिती करण्यामागील कारणे ही विद्यापीठांच्या परीनियमात किंवा ज्या अधिनियमांच्या द्वारे विद्यापीठांची निर्मिती झाली आहे हे त्या अधिनियमात स्पष्टपणे दिसतात भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची निर्मिती ही मुख्यता ज्ञानाचा विकास व प्रसार या हेतूने झाली आहे तेव्हा कुठल्याही विद्यापीठां चे परिनियम व अधिनियम हे ज्ञानाचा विकास व प्रसार या दोन मुख्य बीदूंचा उल्लेख करतात विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्यांचा संबंध हा ज्ञानाच्या प्रसाराशी आहे कारण शिक्षक हा वर्गामध्ये ज्ञानाच्या प्रसाराचे कार्य करीत असतो अर्थातच ज्ञानाचा प्रसार हा शैक्षणिक कार्याचा केंद्रबिंदू असतो तसेच ज्ञानाच्या प्रगतीचा विचार त्यात होत असतो त्याचबरोबर संशोधन कार्य हेसुद्धा विद्यापीठीय प्रणालींचे महत्त्वाचे कार्य आहे

पेटंट कायद्यांचा विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की नवीनतम शोधांना वीस वर्षांपर्यंत विशेष असे संरक्षण हक्क प्रदान केले जातात पेटंट तेव्हाच प्रदान केले जातात जेव्हा त्या संशोधनामुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये निश्चित भर पडत असते आणि अशी तंत्रज्ञानातील प्रगती ही ज्ञानाच्या मूळ स्वरूपामध्ये केली जाते तेव्हा याचा संबंध आपण सद्यस्थितीतील संशोधन कार्याशी लावू शकतो संशोधनांचा संबंध हा मुख्यता ज्ञानाची प्रगती याच्याशीच असतो संशोधना प्रमाणेच पेटंट प्रदान करण्याचा संबंध ही अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानामध्ये भर घालण्याशी असतो पेटंटच्या परिभाषेत यालाच नाविन्यपूर्ण पायरी किंवा उडी असे म्हटले जाते आणि तंत्रज्ञानामध्ये महत्वपूर्ण भर घालणाऱ्या नवशोधासच पेटंट प्रदान केले जाते तेव्हा आता हे स्पष्ट होईल की विद्यापीठांच्या संशोधन विषयांचा संबंध हा नवीन ज्ञान च्या निर्मिती प्रक्रियेशी असतो या प्रक्रियेमध्ये अस्तित्वात असलेल्या ज्ञानाला नवीन परिप्रेक्ष्यातून अभ्यासणे याचाही समावेश होतो थोडक्यात आपण असे समजू शकतो की विद्यापीठांमधील नवीनतम ज्ञाननिर्मिती चा संबंध हा मुख्यता संशोधनाशी असून अध्यापनाशी नाही तेव्हा ज्ञानाच्या नवनिर्मितीचा व प्रगतीचा संबंध हा निश्चितपणे संशोधनाशी असून विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था यांच्या परीनियमांमध्ये समाविष्ट असलेल्या ज्ञानाची प्रगती या बिंदूचा संबंध संशोधनाशी आहे तेव्हा आता हे स्पष्ट आहे की विद्यापीठांच्या प्राथमिक कार्यांमध्येअध्यापन करणे आणि संशोधनास चालना देणे या कार्यांचा समावेश आहे आणि त्यापैकी संशोधनामध्ये नवीन ज्ञान निर्मितीची क्षमता आहे नवीन ज्ञान हेच नवीन उत्पादने आणि नवीन सेवा निर्मितीस सहाय्यभूत ठरते अर्थातच नवीन ज्ञान हे स्वतः नवीन उत्पादने व सेवा निर्माण करू शकत नाही तर त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात नवीन ज्ञानास मूलभूत ज्ञान असे गृहीत धरल्यास त्यास प्रायोगिक संशोधनाची जोड देऊन मूलभूत ज्ञानाच्या माध्यमातून नवीन उत्पादने व सेवा यांची निर्मिती करावी लागेल अशी उत्पादने व सेवांचा वापर जेव्हा लोक करतात तेव्हा अशा नवीन उत्पादने व सेवांना बौद्धिक संपदा अंतर्गत संरक्षण देणे गरजेचे असते विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था यांच्याद्वारे संशोधनातून नवज्ञानाची निर्मिती आणि त्याद्वारे जी नवीन उत्पादने व सेवांची निर्मिती केली जाते त्यांना बौद्धिक संपदा हक्क अंतर्गत संरक्षित केले जाते अशाप्रकारे विद्यापीठांच्या नवीन कार्याला ज्याला आपण उद्योजकता विकास कार्य म्हणतो त्याला विद्यापीठांच्या प्रमुख कार्यांशी जोडले जाते याद्वारे विद्यापीठे ही उद्योजकता विकासासाठी योग्य अशी पार्श्वभूमी तयार करून उद्योजकता विकासाभिमुख कार्यप्रणाली राबवू शकतात या माध्यमातून विद्यापीठे नवज्ञान निर्मिती आणि नवीन उत्पादने व नवीन सेवा यांच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतील आणि अशी उत्पादने व सेवा सर्वसामान्य लोकांना विकत घेता येतील या प्रकारच्या प्रक्रियांना उद्योजकता विकास प्रक्रिया असे संबोधता येईल तेव्हा विद्यापीठाशी निगडित या नवनिर्मित कार्यास आपण उद्योजकता विकास कार्य असे संबोधू शकतो या कार्याचा संबंध थेट ज्ञानाची नवनिर्मिती व त्याद्वारे उत्पादने व सेवांची नवनिर्मिती यांच्याशी लावला जातो म्हणजेच ज्ञानाची नवनिर्मिती आणि नवीन उत्पादने व सेवा निर्मितीमध्ये त्याचा उपयोग ह्या बाबी फक्त बौद्धिक संपदा हक्क कायद्याद्वारेच संरक्षित केल्या जाऊ शकतात उद्योजकता विकास कार्याचा संबंध हा मुख्यता संशोधन कार्याशीच असून उद्योजकता विकास कार्याला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल जेव्हा नवीन ज्ञान संरक्षित केले गेले असेल तेव्हा असा प्रश्न निर्माण होईल की सर्व प्रकारचे नवीन ज्ञान संरक्षित केले जाऊ शकते काय अर्थातच याचे उत्तर विद्यापीठांची उद्दिष्टे आणि ध्येये काय आहेत याच्याशी निगडित आहे जर एखाद्या विद्यापीठाची उद्दिष्टे केवळ संशोधनातून ज्ञान निर्मिती करणे असेल पण त्याद्वारे नफा मिळवण्याचा उद्देश नसेल तर उद्योजकता विकास कार्याशीवाय ते ज्ञान प्रसारासाठी संशोधन व नवीन ज्ञानाचा वापर करू शकतात मात्र विद्यापीठांचा उद्देश नवज्ञान निर्मितीतून उत्पादने आणि सेवा यांची निर्मिती करणे असेल किंवा अशी ज्ञाननिर्मिती व त्या त्याद्वारे उत्पादने व सेवा यांची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती वा संस्था यांना आवश्यक ती सुविधा पुरविण्याचा असेल किंवा खाजगी व सार्वजनिक निधींच्या साह्याने संशोधन कार्य केले जात असेल तर या परिस्थितीमध्ये पेटंटसाठी अर्ज करणे गरजेचे असते अशा स्थितीमध्ये विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था नवनिर्मित ज्ञान कशा पद्धतीने संरक्षित करतील हे पाहणे गरजेचे आहे तेव्हा अशा प्रकारची नवज्ञानाची निर्मिती ही बाजारपेठांची गरज बनते जोपर्यंत नवज्ञान संरक्षित होत नाही तोपर्यंत बाजारपेठा अशा ज्ञानाला आपलेसे करत नाहीत त्यामुळेच सद्यस्थितीमध्ये नवज्ञाननिर्मिती बौद्धिक संपदा हक्क कायद्यांतर्गत संरक्षित करणे क्रमप्राप्त ठरते जेणेकरून उद्योगांना विद्यापीठां समवेत कार्य करता येईल आणि त्यास पुढे नेता येईल संशोधनाद्वारे निर्मित नवज्ञान आणि उत्पादने व सेवा यांना बौद्धिक संपदा हक्क अंतर्गत संरक्षित करता येते ज्याद्वारे अशा वस्तूंचे व सेवांचे व्यापारीकरण करणे सुलभ होते तसेच याद्वारे विद्यापीठांना औद्योगिक प्राधिकरणासोबत भागीदारी करता येईल आणि औद्योगिक प्राधिकरणे व विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पातळ्यांवर तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करता येईल तेव्हा बौद्धिक संपदा हक्क आणि संशोधनाचे व्यापारीकरण यांच्या पारस्परिक संबंधातून आय पी सेंटर किंवा आय पी आर सेंटरची स्थापना केली जाते असे केंद्र विद्यापीठांना संशोधनातून नवीन ज्ञानाची निर्मिती करणे त्यास बौद्धिक संपदा हक्क कायद्याअंतर्गत संरक्षित करणे आणि त्याद्वारे निर्मित उत्पादन व सेवांचे व्यापारीकरण करणे यासाठी साहाय्यभूत ठरते तेव्हा संशोधन आणि त्याचे व्यापारीकरण त्याचे संरक्षण आय पी आरच्या माध्यमातून करता येते आणि त्यासाठीच विद्यापीठांमध्ये आय पी सेंटर किंवा आय पी आर सेंटरची स्थापना करणे आवश्यक असते या माध्यमातून संशोधनाचे व्यापारीकरण आणि परवान्याच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुरक्षितपणे करता येऊ शकते असे व्यापारीकरण माहितीच्या प्रसारा मधूनही केले जाऊ शकते थोडक्यात विद्यापीठे अशा पद्धतीच्या नवज्ञानाची निर्मिती व त्याचा प्रसार करू शकतात ज्यामध्ये मूलभूत संशोधनाचा ही समावेश करता येईल संशोधनाचे व्यापारीकरण म्हणजे ज्ञानाचा प्रसार असून त्याद्वारे इतर लोक उत्पादनांची निर्मिती करू शकतील उपयोजित संशोधन करू शकतील आणि त्याद्वारे विविध उत्पादने व सेवांची निर्मिती करू शकतील म्हणजेच ज्ञानाचा प्रसार सुद्धा व्यापारीकरण होय त्याचबरोबर संशोधनातून निर्माण होणाऱ्या नवतंत्रज्ञानाचा परवाना जर विद्यापीठांना इतर उद्योगांना वा संस्थांना द्यायचं नसेल पण विद्यापीठांमध्ये नवउद्योजक असतील तर नवतंत्रज्ञानाचा उपयोग नवोपक्रम केंद्रांच्या निर्मितीसाठी करता येईल ज्याद्वारे तंत्रज्ञानाला बाजारपेठेत घेऊन जाता येईल आणि याद्वारे तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करता येईल संशोधनाचे व्यापारीकरण हे तंत्रज्ञानाच्या हस्तांतरा द्वारे साध्य करता येते म्हणजेच संशोधन आणि त्याचे व्यापारीकरण यांचे आंतरसंबंध असून संशोधनाचे व्यापारीकरण करायचे असेल तर विद्यापीठांमधून विकसित तंत्रज्ञानाला बाजाराशी किंवा औद्योगिक प्राधिकरणाशी जोडले गेले पाहिजे यालाच तंत्रज्ञानाचे हस्तांतर किंवा संशोधनाचे व्यापारीकरण असे म्हणतात वस्तुतः अमेरिकेमध्ये आय पी सेंटर्सना तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालये किंवा तंत्रज्ञान परवाना कार्यालये असे संबोधन वापरले जाते तेव्हा ही संबोधने अंतरपरिवर्तनीय आहेत परंतु आपणासाठी हे समजणे महत्त्वाचे आहे की तंत्रज्ञानाचे हस्तांतर किंवा संशोधनाचे व्यापारीकरण विद्यापीठांना कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकते तंत्रज्ञानाचे हस्तांतरण किंवा संशोधनाचे व्यापारीकरण याचा मुख्य उद्देश हा नवीन संशोधनास चालना देणे हा असतो कारण तंत्रज्ञानातून निर्मित नवीन वस्तू व सेवा जेव्हा बाजारात येतात तेव्हा त्यांचे बाजारातील मूल्य वाढते आणि त्यातून नवीन संशोधनास चालना मिळते त्याचबरोबर याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून नवीन संशोधनासाठी निधी उपलब्ध होतो अमेरिकेतील काही विद्यापीठांनी अशा पद्धतीने अर्जित केलेल्या निधीचा वापर परत विद्यापीठातील संशोधनासाठी केला आणि विद्यापीठांमध्ये संशोधन संस्कृती वाढीस लावली दाहरणार्थ काही अभ्यासामधून असे निदर्शनास आले आहे की जर विद्यापीठे ज्ञानाच्या हस्तांतरणास प्राधान्याने महत्त्व देत असतील तर बुद्धिवंतांना आकर्षित करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे जास्त सुलभ जाते कारण शेवटी विद्यापीठातील संशोधकच संशोधनकार्य कार्यान्वित ठेवू शकतात तेव्हा अशाप्रकारे विद्यापीठांमध्ये संशोधन संस्कृतीचा विकास करून बुद्धिवंतांना आकर्षक करता येईल तसेच जे लोक विद्यापीठांमध्ये रुजू होतील त्यांनाही संशोधन कार्याच्या माध्यमातून करिअरमध्ये प्रगती साधता येईल ज्ञानाचे हस्तांतरण हे यासाठी ही महत्त्वाचे आहे की संशोधनाला बाजाराभिमुख केल्यामुळे त्याचा फायदा समाजाच्या कल्याणासाठी होईल जे की विद्यापीठांचे एक महत्त्वाचे कार्य आहे अन्यथा संशोधनातून निर्मित झालेल्या वस्तू विद्यापीठां पूरत्याच मर्यादित राहतील तेव्हा तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि संशोधनाचे व्यापारीकरण याद्वारे आर्थिक प्रगती उत्पन्नाचे वितरण आणि समाज कल्याण या सर्व बाबी साध्य करता येतील तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी अत्यावश्यक बाब म्हणजे विद्यापीठांनी तंत्रज्ञानाची निर्मिती करणे होय अशा नवतंत्रज्ञान निर्मितीतून निर्माण झालेल्या वस्तू व सेवांना बौद्धिक संपदा हक्क कायद्यांतर्गत संरक्षित करता येऊ शकेल परंतु यासाठी हेही तितकेच आवश्यक आहे की संशोधन उच्च दर्जाचे व उपयुक्त आहे अर्थातच उच्च दर्जाच्या संशोधनासाठी निधीची आवश्यकता असते अमेरिकेमध्ये संशोधनासाठी दिला जाणाऱ्या निधीचा स्त्रोत हा मुख्यतः सरकारद्वारे दिलेला निधी होय अमेरिकेमध्ये त्यासाठी राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन किंवा एन एस एफ स्थापन केलेले असून त्याद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यासाठी निधी दिला जातो तर वैद्यकीय तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्था एन आय एच च्या माध्यमातून निधी दिला जातो म्हणजे मूलभूत संशोधन आणि शिक्षण यासाठी सरकार निधीचा पुरवठा करते अमेरिकेतील एन एस एफ ही संस्था विद्यापीठे आणि महाविद्यालयातून चालणाऱ्या मूलभूत संशोधनासाठी निधी पुरवठा करत असते अमेरिकेच्या विज्ञानविषयक धोरणांमुळे तिथे मूलभूत संशोधन आणि शिक्षण यासाठी निधी पुरवठा करण्याची एक संस्कृती विकसित झालेली आहे मुख्यतः जागतिक महायुद्धानंतर मूलभूत संशोधनामध्ये विकास करण्याची निकड लक्षात आली मूलभूत संशोधनांमधून नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती नवतंत्रज्ञानातून नवीन उद्योगांची निर्मिती त्याद्वारे रोजगाराच्या नवीन संधी आणि त्यामधून संपत्तीची निर्मिती असे चक्र निर्माण झाले परिणामी अमेरिका एक महाशक्ती म्हणून उदयास आली आणि आपले अस्तित्व कायम ठेवू शकली अमेरिकेच्या सद्यस्थितीतील अंतरराष्ट्रीय स्थानाचा संबंध हा त्या देशाच्या मूलभूत संशोधन विषयक धोरणांशी संबंधित आहे भारतीय पेटंट कायद्यामध्ये सुद्धा मूलभूत संशोधनाला महत्व दिले गेले आहे नवोपक्रम आणि नवसंशोधनांना पेटंट द्वारे संरक्षण दिले पाहिजे जेणेकरून नवीन उद्योगांची निर्मिती होईल आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होईल पण यासाठी आणि विशेष करून विद्यापीठांमध्ये नवतंत्रज्ञानाची निर्मिती होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि हा निधी मुख्यतः सरकार कडून प्रदान करण्यात आला पाहिजे अमेरिकेमध्ये सरकार द्वारे संशोधनासाठी निधी पुरवठा केला जात असल्यामुळे 1950 च्या दशकात आय पी आर ची मालकी सरकार कडे होती मात्र 1970 आणि 80 च्या दशकात संशोधनाच्या व्यापारीकरणा मध्ये नवीन बदल घडून आला हा बदल बाय डॉल एक्ट अंतर्गत कायद्यामुळे घडून आला या कायद्याअंतर्गत अमेरिकेमध्ये तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालय स्थापन केली गेली सद्यस्थितीत भारतामध्ये यूजीसी एआयसीटीई अशा नियामक संस्था असून एनआयआरएफ सारख्या रँकिंग फ्रेमवर्क विकसित व नियमन करणाऱ्या संस्था कार्यान्वित आहेत संस्थांनी आयपी सेंटर स्थापन करण्याची आणि पेटंट संस्कृती वाढविण्याची आवश्यकता आहे विविध नियमन संस्थांद्वारे यासंदर्भात प्रयत्न केले जातात अमेरिकेमध्ये the Bayh Dole Act द्वारे असे नियमन केले गेले अशा प्रकारचा कायदा भारतामध्ये करण्याचा प्रयत्न मागील काही दशकांमध्ये करण्यात आला पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालयांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या एक म्हणजे याद्वारे विद्यापीठांनी शोधांचे परवाने उद्योगांना देणे बंधनकारक केले परिणामी विद्यापीठीय संशोधन आणि उद्योग यांचे परस्पर संबंध निर्माण झाले आणि त्यामुळे उद्योगांना तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यापारीकरण करणे सोयीचे झाले विद्यापीठे आणि औद्योगिक प्राधिकरणे यांच्यातील आधीच असलेले संबंध या कायद्याद्वारे अधिक मजबूत झाले हे या कायद्याचे पहिले फलित होय या कायद्याचे दुसरे योगदान म्हणजे या कायद्यान्वये शोधकर्त्याला त्याच्या शोधाच्या परवान्यांमधून मिळालेल्या उत्पन्नातून त्याचा हिस्सा देणे बंधनकारक केले गेले यामुळे विद्यापीठांना मिळालेल्या उत्पन्नातून काही हिस्सा शोधकर्त्या प्राध्यापकांना व संशोधकांना देणे ज्याला आपण रॉयल्टी म्हणतो बंधन कारक झाले या दोन बाबींची पूर्तता करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करावी लागली ज्यामुळे विद्यापीठांना नवतंत्रज्ञानाचे परवाने उद्योगांना देणे आणि मिळालेल्या उत्पन्नाचा काही हिस्सा शोधकर्त्यात्ना देणे बंधनकारक केले केले परिणामी अमेरिकेत आयपी सेंटर स्थापित करणे गरजेचे ठरले त्यालाच नंतर तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालय असे संबोधिले गेले The Bayh Dole Act अन्वये विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यालय स्थापित करणे आवश्यक केले गेले तसेच विद्यापीठांच्या ध्येय धोरणांमध्ये बौद्धिक संपदा धोरणांचा समावेश केला गेला तर काही विद्यापीठांनी त्यांच्या स्वतःच्या बौद्धिक संपदा धोरणांची निर्मिती केली अशा पद्धतीने विद्यापीठांनी उद्योजकता विकास असे नवे धोरण स्वीकारले परंतु आपणास हे ही लक्षात येईल की वैज्ञानिक संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी हा सरकारने प्रदान केला अर्थ असा की सरकारने ही एक प्रकारे उद्योजकता विकास कार्य केले परिणामी सरकारने संशोधनासाठी उपलब्ध केलेल्या निधीमुळे संशोधनाचे उद्योजकांसमवेत भागीदारी करून व्यापारीकरण केले गेले आणि त्याद्वारे अर्जित केलेल्या उत्पन्नाचा काही भाग विद्यापीठातील शोधकर्त्या प्राध्यापक व संशोधकांना देण्यात आला म्हणजेच अशा पद्धतीची उद्योजकता संस्कृती सरकारद्वारे स्थापित केली गेली ज्यामध्ये सरकारनेही उद्योजक प्रक्रियेचा भाग म्हणून भूमिका निभावली अशाप्रकारे अमेरिका एक उद्योजक प्रधान राष्ट्र बनले युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मधील प्राध्यापिका मारियाना मझूकतो यांनी The Entrepreneurial State Debunking Public versus Private Sector Myths या नावाचे पुस्तक लिहिले त्यांनी नुकतेच The Value of Everything Making and Taking in the Global Economy हे पुस्तक लिहिले ज्यास मागील वर्षी अनेक पुरस्कार मिळाले प्राध्यापिका मारियाना मझूकतो त्यांच्या संशोधनाचा सारांश असा आहे की सरकार स्वतः उद्योजक सरकार असून उद्योजकता विकासाचे कार्य प्राधान्याने पार पाडते जरी अनेक कार्यालयांना याची कल्पना नसते जेव्हा सरकार अशा काही कृती अंगीकृत करते ज्यामध्ये धोका आहे आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते त्याच वेळी त्यामधून फायदाही मिळू शकतो याचा अर्थ सरकारही उद्योजकाची प्रक्रिया पार पाडते आहे सरकारकडे वैज्ञानिक संशोधनासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि विद्यापीठांना त्यातून संशोधनासाठी निधी पुरवला जातो तसेच त्यांना पेटंटसाठी अर्ज करण्यासाठी उद्युक्त केले जाते सरकार स्वतः उद्योजक बनून विद्यापीठांना संशोधनासाठी निधी पुरवत आहे ज्याद्वारे विद्यापीठांना संशोधनाचे व्यापारीकरण करता येईल आणि उद्योगांशी देवाण घेवाण करता येईल थोडक्यात सरकारच्या उद्योजकता विकास कार्यातूनच विद्यापीठांच्या उद्योजकता विकास कार्याला चालना मिळाली उद्योजक सरकारांनी उद्योजकता विकासाचे दूरगामी धोरण ठरविले पाहिजे आणि उद्योगांमधील अपयशाचा सुद्धा स्वीकार केला पाहिजे संशोधनासाठी प्रदान केलेल्या निधीमधून सगळेच संशोधन व्यापारीकरण केल्या जाऊ शकणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती करेल असे नव्हे तेव्हा सरकार निधी प्रदान करत असताना हाती फारसे काही लागणार नाही असा धोका पत्करत असते परंतु त्याचबरोबर सरकार अपयशी स्वीकारण्याची संस्कृती प्रस्थापित करत असते तेव्हा सरकार जेव्हा गुंतवणूक करते व धोका पत्करते तेव्हा जसे प्राध्यापिका मारियाना मझूकतो म्हणतात सरकारला त्यामधून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते परंतु काही वेळेला असे होत नाही उदाहरणार्थ आयफोनची निर्मिती अमेरिकन सरकारने केली होती परंतु एपल कंपनीने या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक कीर्तीचा ब्रँड बनवला व प्रचंड नफा मिळवला पण सरकारला त्यातील उत्पन्नाचा हिस्सा मिळाला नाही प्राध्यापिका मारियाना मझूकतो यांच्या मते सरकारला नफ्याचा हिस्सा मिळाला पाहिजे त्यामुळेच बौद्धिक संपदा धोरणांची आवश्यकता आहे संशोधनाच्या व्यापारीकरणतून मिळालेल्या उत्पन्नाचे वितरण कसे होते सरकारला त्यातील हिस्सा मिळतो का विद्यापीठांना संशोधन विकासासाठी त्यातील हिस्सा मिळतो का किंवा शोधकर्त्या प्राध्यापक व संशोधकांना त्यातील हिस्सा मिळतो का या बाबींची दक्षता घेण्यासाठी तसेच जर नवे तंत्रज्ञान अपयशी ठरले तर त्यातून होणारे नुकसान भरपाई संदर्भातही बौद्धिक संपदा धोरणाची आवश्यकता आहे थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक यशस्वी प्रकल्पामधून किंवा संशोधनाच्या व्यापारीकरनातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग हा सरकार कडे गेला पाहिजे जेणेकरून सरकारला अयशस्वी प्रकल्पामधून झालेले नुकसान भरून काढता येईल या पद्धतीस यशस्वी तंत्रज्ञाना कडून अयशस्वी तंत्रज्ञानास प्रदान केलेले अनुदान असे म्हणता येईल सरकारांच्या कार्यप्रणाली कडे पाहिले असता त्यातील धोका आणि बक्षीस संबंध स्पष्टपणे लक्षात येतो सरकार उद्योजकता कार्य पार पडते त्याद्वारे महसूल प्राप्त करते पण त्याचबरोबर या कार्यातून जनतेचा पाठिंबा मिळवीत असते कारण जेव्हा विद्यापीठाच्या संशोधनातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण होऊन ते बाजारात प्रवेश करते तेव्हा ते बाजारामध्ये चांगले संकेत निर्माण करते आणि त्याद्वारे जनतेचा पाठिंबा मिळवला जातो राज्य वा सरकारांची पारंपारिक व्याख्या किमान राज्य अशीच आहे यामध्ये असे गृहीत धरले जाते की सरकार बाजारामध्ये हस्तक्षेप करणार नाही बाजारपेठ स्वतःच स्वतःला नियंत्रित करेल आणि केवळ आणीबाणीच्या स्थितीमध्ये जर बाजारपेठ कोसळली तरच राज्य त्यात हस्तक्षेप करेल मात्र आता सरकार केवळ मूलभूत संशोधनाचा निधी पुरवठादारच नाही तर उद्योजक विकास प्रक्रियेतील विविध घटकांचे नियमन करणारी संस्था आहे उदाहरणार्थ SME's वरील धोरणे किंवा नवोपक्रम आणि भांडवली उपक्रमा संबंधी धोरणे किंवा विद्यापीठे आणि त्यातील उद्योजकता विकास प्रक्रिया यासंबंधीची धोरण हे सर्व देशामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम कशा पद्धतीने राबविली जातात यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि एक प्रकारे हेसुद्धा सरकारच्या उद्योजकता विकास कार्याचा भाग आहे सरकार द्वारा गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने करण्यात आली हे आपण पाहिले आपण हेही पाहिले की अमेरिकेने मूलभूत संशोधनामध्ये जी गुंतवणूक केली तिचा फायदा तिला महाशक्ती होण्यासाठी झाला तेव्हा सरकारच्या उद्योजकता विकास प्रक्रिया यांचा मुख्य उद्देश हा नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकास असा असला पाहिजे तेव्हा सरकार आता मूलभूत संशोधन किंवा शिक्षण यामध्ये गुंतवणूक करीत आहे खरे पाहता सरकार तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये किंवा नाविन्यपूर्ण विकासामध्ये गुंतवणूक करीत आहे त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रांची यामधील भूमिका ही खाजगी क्षेत्र पेक्षा वेगळे आहे सार्वजनिक क्षेत्र उद्योजकता विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यांना अनुदान करांमध्ये सूट तसेच तंत्रज्ञानाची उच्च पातळी निश्चित करणे आणि सार्वजनिक निधीमधून संशोधनाला निधी प्रदान करणे याद्वारे उद्योजकता विकास चालना देण्याचे धोरण स्वीकारत आहे तर खाजगी क्षेत्र उद्योजकता विकासातील नेतृत्व करीत करीत आहे ते त्यांच्या धोका पत्करण्याच्या आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याच्या धोरणाद्वारे करीत आहे जेव्हा की ते अशा स्थितीत आहेत जिथे नावीन्याची निश्चित खात्री नाही मात्र खाजगी क्षेत्राची उद्योजकता विकास आणि संशोधन यामधील गुंतवणूक ही त्यातील धोक्याचा अंदाज घेऊन केली जात आहे तसेच काही उद्योग यापासून दूर राहणेच पसंत करत आहेत अशा परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्राची किंवा सरकारची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे सद्यस्थितीतील संशोधनाची व सरकार बजावीत असलेल्या उद्योजक विषयक कार्यांची स्थिती पाहता असे लक्षात येते की सरकारद्वारे संशोधनामध्ये आणि विशेषत मूलभूत संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि ठोस गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे अशी गुंतवणूक केली तरच विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण संशोधन घडून येईल आणि त्याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती होईल ज्यास बौद्धिक संपदा हक्क कायद्यांतर्गत संरक्षित केले जाऊ शकेल तेव्हा आयपी सेंटर स्थापित करण्यासाठी आणि विद्यापीठे ही उद्योजकता विद्यापीठे बनण्यासाठी सरकारने स्वतः उद्योजकता सरकार म्हणून आवश्यक संसाधनांची व्यवस्था केली पाहिजे जसे की अमेरिका यासंदर्भातील एक महत्त्वाचे उदाहरण आहे तेथे कायद्याद्वारे विद्यापीठांना उद्योगां सोबत तंत्रज्ञान विषयक भागीदारी करण्यासाठी परवानगी दिली गेली तेव्हा जर विद्यापीठांमधून संशोधन विषयक कार्य होत असेल आणि त्यामधून नवीन उत्पादनांची निर्मिती होत असेल तर त्या उत्पादनांना संरक्षित करण्यासाठी विद्यापीठांमध्ये आय पी सेंटरची स्थापना करणे गरजेचे आहे आय पी सेंटरची भूमिका ही उद्योगां समवेत भागीदारी करणे आणि विद्यापीठांच्या उद्योगां समवेत भागीदारीमध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणे ही आहे हे कार्य परस्पर पूरक आहे एका बाजूने आय पी सेंटर्स विद्यापीठांना आकर्षित करून त्यांच्यासोबत भागीदारी प्रस्थापित करते त्याचबरोबर आय पी सेंटर्स विद्यापीठांना उद्योगां बरोबर भागीदारी करण्यासाठी आवश्यक ती सुविधा पुरवते जेव्हा पेटंटसाठी अर्ज करायचं असेल तेव्हा विद्यापीठे तंत्रज्ञानाच्या विकासा बाबत उद्योगांना अवगत करतात यालाच पूल मेकॅनिझम असे म्हणतात विद्यापीठे आणि उद्योग यांच्या भागीदारीतून नवीन संशोधनांची व नव तंत्रज्ञानाची निर्मिती होते यामुळेच औद्योगिक प्राधिकरणे विद्यापीठांत सोबत संयुक्तपणे काम करण्यास तयार होतात आयपी सेंटरच्या स्थापनेपूर्वी सल्ला केंद्रांच्या माध्यमातून या पद्धतीचे कार्य पार पाडले जात होते भारतातील प्रमुख विद्यापीठे आणि उच्च तंत्रज्ञान संस्था यामध्ये अशी सल्ला केंद्रे आधीपासूनच अस्तित्वात होती विद्यापीठाद्वारे केल्या जाणाऱ्या संशोधन व तंत्रज्ञान निर्मितीचे सादरीकरण करून उद्योगां सोबत भागीदारी घडवून आणली जाऊ शकते थोडक्यात आय पी सेंटर्स बौद्धिक संपदा नियोजन करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात बौद्धिक संपदा यांचे नियोजन करणे यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो जसे की बौद्धिक संपदा ची निश्चिती करणे जी की संशोधन प्रबंध यामध्ये असेल किंवा विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये असेल किंवा संशोधन पत्रिका मध्ये असेल आय पी सेंटर्स प्रथमता बौध्दिक संपदेचे निश्चिती करते त्यास कोणत्या प्रकारच्या संरक्षणाची आवश्यकता आहे याची निश्चिती करते ही बौद्धिक संपदा संरक्षित केली जाऊ शकते का हे ही निश्चित करते आणि ही संपदा संरक्षित करण्यासाठी योग्य मार्गाची ही निवड करते बौद्धिक संपदा ची निवड केल्यानंतर त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे कारण बौद्धिक संपदा हक्काचे संरक्षण करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे तेव्हा आय पी सेंटर्सना थर्ड पार्टी सेवा पुरवठादारांकडून अशी नोंदणी करून घेणे आवश्यक आहे आय पी सेंटरची नोंदणी होऊन मान्यता मिळाल्यानंतर त्यांना पुनरनोंदणी सक्तीचे विषय परवाने आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण इत्यादी बाबींमध्ये लक्ष घालणं आवश्यक असते नवोपक्रमांना चालना देणे आणि त्यासाठी योग्य प्रकारचे वातावरण निर्माण करणे हे सुद्धा विद्यापीठाच्या उद्योजकता कार्याचा भाग असून आय पीए सेंटरच्या माध्यमातून विद्यापीठे उद्योगां शी भागीदारी प्रस्थापित करू शकतात आणि जिथे नाविन्यपूर्ण उपक्रमांना परवाने घेण्याची आवश्यकता असेल ते कार्य विद्यापीठे आय पी सेंटरच्या माध्यमातून पार पाडू शकतात काही वेळा नवतंत्रज्ञानाचे परवाने उद्योगांना न देता ते इतर समूहांना दिले जाते जसे की विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधकांचा समूह त्यांची स्वतःची कंपनी उभारून त्या तंत्रज्ञानास बाजारापर्यंत घेऊन जातील तसेच नवोपक्रमांद्वारे सुद्धा अशा पद्धतीचे कार्य केले जाऊ शकते जसे की जैवतंत्रज्ञान मधील काही लहान प्रमाणावरील संस्था नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती करतात त्यास नंतर मोठ्या संस्था विकत घेतात आणि त्यातून निर्मित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतात तसेच जिथे मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीची आवश्यकता असते जसे की मोठ्या औषध निर्माण कंपन्या लहान प्रमाणावरील कंपन्यांना विकत घेतील सम्मिलित करतील किंवा भागीदार करतील त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान परवाना उद्योगाऐवजी नवोपक्रमांना देणे पसंत केले जाते यासाठी काही विद्यापीठांमध्ये ई सेल्स ची स्थापना करण्यात आली आहे ज्याद्वारे नवउद्योजकांना उद्योग आणि कायदेशीर बाबी संबंधी विविध प्रकारचे सल्ले दिले जातात कारण नवोपक्रमांची सुरुवात करण्यासाठी अनेक कायदे विषयक व नियमन विषयक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते जेव्हा विद्यापीठे नवोपक्रमांना आवश्यक त्या सुविधा पुरवितात तेव्हा एकतर त्यातील बौद्धिक संपदेची मालकी स्वतःकडे ठेवतात किंवा त्यातील काही भाग स्वतःकडे ठेवतात काही मोठ्या विद्यापीठांमध्ये इंक्युबॅशन केंद्र असतात तसेच काही संस्थांमध्ये संशोधन पार्क स्थापन केलेले असतात जसे की आयआयटी मद्रास येथे एक संशोधन पार्क असून ज्याद्वारे कंपन्यांना इंक्युबॅशन केंद्र स्थापन करण्यास मदत होते